आजच्या व्याख्यानात मी पोलाद घटकाच्या रचना तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा करणार आहे आणि या अभ्यासक्रमात जसे आपण सांगितले आहे की आपण मर्यादेच्या सदस्यांची रचना करणार आहोत स्टॅट पद्धती म्हणून लिमिट स्थिती रचनेच्या रचना तत्त्वज्ञानाची चर्चा आजच्या काळातील व्याख्यानात केली जाईल आता गेल्या काही दशकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रचना तत्त्वज्ञानाचे अनुसरण केले जात आहे आणि जर आपण रचना तत्त्वज्ञान पाहिले तर आपण त्या विविध प्रकारच्या रचना पद्धती पाहू शकतो पूर्वी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला वर्किंग स्ट्रेस मेथड म्हणतात ही वर्किंग स्ट्रेस मेथड 2007 पर्यंत आपल्या देशात वापरली जात होती आपण 2007 पर्यंत वर्किंग स्ट्रेस मेथड डिझाइन तत्त्वज्ञान वापरत होतो आणखी एक रचना तत्त्वज्ञान जे आपण जगभरात पाहतो ते म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ पद्धत अल्टिमेट स्ट्रेंथ पद्धत आणि पुन्हा आणखी एक रचना तत्त्वज्ञान ज्याचा आपण आपल्या अभ्यासक्रमात विचार करणार आहोत लिमिट स्टेट डिझाइन मेथड आणि लिमिट स्टेट मेथड म्हणजे मुळात लिमिट सामर्थ्याची स्थिती आणि सेवाक्षमतेची मर्यादा तर मग आपण वर्किंग स्ट्रेस का घेत नाही आहोत मेथड किंवा अल्टिमेट स्ट्रेंथ मेथड आपण यासाठी का जात आहोत ज्यावर देखील चर्चा केली जाईल आजच्या व्याख्यानात थोडेसे आणि वेगवेगळ्या पद्धतींचे तत्वज्ञान काय आहे अगदी थोडक्यात मी पुढील काही स्लाइड्समध्ये चर्चा करेन आधी आपण वर्किंग स्ट्रेस पद्धतीबद्दल चर्चा करूया जसे मी सांगितले होते की वर्किंग स्ट्रेस पद्धत आपल्या देशात 2007 पर्यंत वापरली जात होती आणि IS 800 1984 हा कोड होता ज्याद्वारे आपण रचना करत होतो वार स्ट्रेस पद्धतीमध्ये मुळात स्ट्रेस चे काय आपण अनुमत मानतो स्ट्रेस किंवा पारमिसिबा स्ट्रेस जो आपण मान्य करण्यासाठी सुरक्षिततेच्या काही घटकांमध्ये स्ट्रेस विभागतो म्हणून जर आपण वार्किंग स्ट्रेस च्या पद्धतीमध्ये पाहिले तर स्ट्रेस ची ताकद पाहिल्यास आपण ते काय करतो अशा पोलादाच्या बाबतीत आकृती जी मर्यादित टक्क्यांपर्यंत आहे ती इल्डच्या ताकदीपर्यंत आहे याचा अर्थ जर हे fy असेल तर आपण संरचनेचा विचार fy पर्यंत भार सहन करण्यासाठी करतो म्हणजे सदस्याची वैशिष्ट्यपूर्ण ताकद म्हणजे उत्पादन शक्ती म्हणजे इल्ड सामर्थ्यापर्यंत आपण विचार करतो आणि मग आपण सुरक्षिततेचा काही घटक बनवतो आणि मग आपल्याला परमिसिबल स्ट्रेस मिळतो जर तुम्ही येथे पाहिले तर मी लिहिले आहे की परमिसिबल स्ट्रेस इल्ड स्ट्रेस पेक्षा कमी असावा सुरक्षिततेच्या काही घटकांद्वारे तर येथे आपण असे गृहीत धरतो की सामग्री रेषीय लवचिक पद्धतीने वागते आणि स्ट्रेस स्ट्रेंथ आकृती स्ट्रेस स्ट्रेंथ वर्तन देखील रेषीय मानले जाते आपण इल्डच्या स्ट्रेस च्या पलीकडे विचार करत नाही उत्पन्नाच्या स्ट्रेस पर्यंत जरी काही घटक नंतर भार घेऊ शकतात जेणेकरून आपण येथे आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षिततेच्या घटकाचा विचार करणार नाही येथे नामांकित केले गेले आहे हे तपशील दिले आहेत जे तुम्ही पूर्वीचा कोड IS 800 1984 शोधू शकता जेथे एक्सियल टेन्शन सिग्मा 0 6fy वर मान्य ताण म्हणून विचारात घेतला गेला म्हणजे सुरक्षिततेचा घटक 1 67 होता त्याचप्रमाणे कॉम्प्रेशनसाठी देखील 0 6fy आणि सुरक्षिततेचा घटक 1 67 होता परंतु वाकण्याच्या बाबतीत आपण 0 66 वाकण्याचा ताण आणि वाकण्याचे कॉम्प्रेशन आणि शिअर विचारात घेतो ताण 0 4fy सुरक्षिततेचा घटक जो आपण घेत आहोत 2 5 तर अशा प्रकारे वर्किंग स्ट्रेस स्ट्रेस् चि पद्धत पूर्वी वापरली जात होती परंतु या ठिकाणी काही निश्चित आहेत काही कमतरतांचे तोटे होते जसे की येथे आपण भार घटक विचारात घेत नाही याचा अर्थ असा आहे की आपण ज्या सेवा भारावर विचार करत आहोत त्या आधारावर आपण रचना करतो सेवा भार परंतु संभाव्य पद्धतीवरून आपल्याला समजले आहे की आपण जे काही आहोत ते भारित करा कधीकधी विचार करता ते त्या भारापेक्षा जास्त असू शकते तर अशा परिस्थितीत रचना अयशस्वी होऊ शकते म्हणून काळजी घेण्यासाठी आपण या कार्यावर अवलंबून राहू शकत नाही तणावाची पद्धत नेहमी ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी हा वर्किंग स्ट्रेस पद्धत खूप पुराणमतवादी बनते कारण आपण रेषीय वर्तन स्वीकारत आहोत स्ट्रेस् स्ट्रेन्थ ची आकृती म्हणजे आपण उत्पन्नाच्या स्ट्रेस चा विचार करत आहोत उत्पन्नाचा स्ट्रेस घटक विशिष्ट माहितीसह विशिष्ट प्रमाणात भार घेऊ शकतो त्यामुळे तो भाग नॉनलिनीअर भाग ज्याचा आपण विचार करणार नाही तो भाग योग्य नाही म्हणून जर आपण याचा विचार केला तर बांधकाम खर्चातील आपण रचना किंवा रचना घटक सदस्यांचा आकार कमी होईल आणि तो आर्थिक असेल आणि आपल्याकडे ही असेल हे समजून घेण्यासाठी की ज्या संरचनेचा आपण अर्थ लावतो ती रचना अशा प्रकारे केली जाईल की ती असावी पुराणमतवादी नसावे तर ते आर्थिक असले पाहिजे आणि अर्थात 100 टक्के सुरक्षितता असली पाहिजे विचार करा की आपण कोणत्याही सुरक्षेशी तडजोड करणार नाही परंतु त्याच वेळी आम्ही करण्याचा प्रयत्न करू ते आर्थिक आहे म्हणून ते शक्य आहे जर आपण मर्यादा राज्य पद्धतीवर गेलो तर मी नंतर का येत आहे ज्या इतर पद्धतीचा आपण आधी विचार करतो त्यापेक्षा अंतिम सामर्थ्य पद्धत अंतिम सामर्थ्य होती पद्धत ही मुळात एक प्लास्टिक रचना पद्धत आहे या प्रकरणात मर्यादा स्थिती खालीलप्रमाणे आहे सदस्य प्लास्टिकच्या क्षणापर्यंत पोहोचतात याचा अर्थ असा की या प्रकरणात आपण यावर fu म्हणतो आपण बरोबर जातो तर यापर्यंत आम्ही विचार करतो आणि नंतर आम्ही रचना करतो आणि अर्थातच आम्ही गुणाकार देखील करतो काही भार घटक मिळविण्यासाठी आपण काही भार घटकाला कार्यरत भारासह गुणाकार करतो भार म्हणून कामकाजाच्या भारासह भार घटक गुणाकार करून अंतिम भार शोधला जाऊ शकतो तर हे केले जाते परंतु या प्रकरणात समस्या अशी आहे की आम्ही सेवाक्षमतेची अट करत नाही याचा विचार करणे म्हणजे रहिवाशांना अस्वस्थता जाणवते की नाही किंवा अति विचलन येत आहे किंवा नाही की आम्ही त्रास देत नाही म्हणून वापरकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ते नाही हे योग्य नाही म्हणून ही पद्धत देखील आजकाल परिपूर्ण बनली आहे आजकाल आपण कोणती पद्धत प्रदान करतो ती म्हणजे या मर्यादा स्थिती पद्धतीतील मर्यादा स्थिती पद्धत रचना अशा प्रकारे तयार केली गेली आहे की ती सर्व प्रकारच्या भारांचा सुरक्षितपणे सामना करू शकते त्याच्या संपूर्ण रचना आयुष्यात विचाराधीन कार्य करू शकता जेणेकरून तुम्हाला विचार करावा लागेल म्हणजे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि विश्वासार्हतेवर आधारित रचनेचे विज्ञान विकसित केले गेले पुरेशा सुरक्षेच्या समस्येवर तर्कसंगत तोडगा काढण्याच्या उद्देशाने याचा अर्थ आम्ही सुरक्षिततेशी तडजोड करत नाही आणि लोडिंगमध्ये अनिश्चितता दिसून येते आणि भौतिक सामर्थ्य म्हणून आपण येथे जे करतो ते अंतिम सामर्थ्य मानतो आणि आपण परवानगी असलेली ताकद किंवा सदस्य मिळवण्यासाठी सुरक्षिततेच्या काही घटकांचा वापर करा त्यामुळे तिथे आम्ही अनिश्चितता घटक सुनिश्चित करण्यासाठी काही प्रकारची सुरक्षा घटक देत आहोत तसेच आपण भार घटक देत आहोत म्हणजे भार दृष्टिकोनातून आपण असे नाही खात्री करून घ्या की त्या वेळी साइटवरील वास्तविक भार किती असेल तर भार किती आहे येत आहे आपण जास्तीत जास्त म्हणजे सर्वात वाईट संभाव्य संयोजन शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपण गुणाकार करतो पद्धतीतून मिळवलेल्या काही घटकांसह आणि नंतर आपण त्या घटकाशी रचना करण्याचा प्रयत्न करतो लोड ही मर्यादा स्थिती पद्धत आहे परंतु ही शक्तीची मर्यादा स्थिती आहे दुसरी मर्यादा स्थिती आहे सेवाक्षमतेबद्दल की मी येत आहे याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल म्हणून शक्तीची स्थिती मर्यादित करा आपण असा विचार करू शकतो की अंतिम सामर्थ्यासह नियंत्रित करणारे घटक तर एक म्हणजे शक्तीची मर्यादा स्थिती आणि दुसरे म्हणजे मर्यादा राज्य सेवाक्षमता हा दोन मुद्दा आहे आपल्याला मर्यादा स्थिती पद्धत म्हणजे शक्तीची मर्यादा स्थिती आणि मर्यादा स्थिती याचा विचार करावा लागेल सेवाक्षमता त्यामुळे लिमिट्स स्टेट ऑफ स्ट्रेंथच्या बाबतीत आपल्याला याला स्टॅबिलिटी विथ स्टॅबिलिटी म्हणून विचारात घ्यावे लागेल आणि स्वे स्टेबिलिटीच्या विरोधात जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ते देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे थकवा आणि प्लास्टिक कोसळणे लक्षात घेता शक्तीची मर्यादा या काही गोष्टींवर अवलंबून असते पैलू तर आय 2007 आय 8002007 मध्ये लिमिट्स स्टेट ऑफ स्ट्रेंथमध्ये या काही गोष्टींचा समावेश आहे ज्या आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल जसे की संपूर्ण किंवा अंशतः संरचनेचे संतुलन बिघडणे संरचनेची स्थिरता नंतर जास्तीच डिफॉर्मेशन किंवा रप चर फ्रॅक्चर मुळे अपयशी ठरते तर हे आपल्या अपयशाशी संबंधित आहेत लक्षात ठेवण्यासाठी आणि आपल्याला आणखी एक सर्वात वाईट संभाव्य कॉम्बिनेशन तयार करावे लागेल मी सांगितल्याप्रमाणे आणखी एक गोष्ट म्हणजे एक म्हणजे लिमिट स्टेट स्ट्रेंथ आणि दुसरी म्हणजे लिमिट स्टेट सेवाक्षमता म्हणून जेव्हा आपण विचलन मर्यादा तपासतो तेव्हा कंपन मर्यादा तपासण्याचा विचार करतो तेव्हा सेवाक्षमतेची स्थिती मर्यादित करा टिकाऊपणाचा विचार आणि अग्निप्रतिरोधकता ही मर्यादा स्थितीतील काही पैलू आहेत सेवाक्षमतेचा दृष्टीकोन म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपल्याला ही मर्यादा लक्षात ठेवावी लागेल आणि या सर्व मर्यादा लक्षात ठेवून आपल्याला संरचनेची रचना करावी लागेल त्यामुळे लिमीट स्टॅट सेवाक्षमतेचा संबंध वापरकर्त्याला येणाऱ्या अस्वस्थतेशी असेल संरचनेचा वापर करणे म्हणजे संरचनेचे अतिरीक्त विचलन किंवा डिफॉर्मेशन कारण समजा संरचनेत आपण वरच्या मजल्यावरील उंच इमारतीत राहत आहोत कंपन म्हणजे चक्रीवादळामुळे किंवा भूकंपामुळे इमारत मोठ्या प्रमाणात कंपन करू शकते प रंतु आपल्या ला लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथवरून माहित आहे की रचना अशा प्रकारे केली गेली आहे के ती कोसळणार नाही परंतु जर तुम्ही सेवेच्या मर्यादेच्या स्थितीचा विचार केला नाही तर आपण मोठ्या प्रमाणात विचलनास परवानगी दिली म्हणून जर विचलन जास्त असेल तर या मोठ्या कंपनामुळे तिथे राहणारे रहिवासी घाबरतील त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला रहिवाशांच्या अस्वस्थतेचा विचार करावा लागेल आणि आपल्याला खात्री करून घ्यावी लागेल मोजमाप जेणेकरून कंपन संरचनेचे अत्यधिक विक्षेपण किंवा विकृती कमी केले जाऊ शकते म्हणून याची काळजी घ्यावी लागेल त्यानंतर संरचनेचे जास्त कंपन झाल्याने प्रवाशांची गैरसोय होते ज्याची दुरुस्ती करता येते थकव्यामुळे होणारे नुकसान किंवा क्रॅक ते देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपण नुकसान किंवा क्रॅक आणि अर्थातच गंज आणि टिकाऊपणाची काळजी घ्यायला हवी हे लक्षात ठेवण्यासाठी हे काही मापदंड आहेत जे लिमिट स्टेट शी संबंधित आहेत आता आंशिक सुरक्षा घटकाकडे येत आहोत त्यामुळे लिमित स्टेट च्या स्थितीच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की काही सुरक्षा घटकांचा विचार केला जाणार आहे एक म्हणजे हे दिलेल्या भारासाठीचा सुरक्षा घटक 8002007 च्या कलम 5 33 तक्ता 4 मधील तक्ता 4 मध्ये आपल्याला तपशील मिळेल ज्याकडे मी जात आहे पुढील स्लाइडमध्ये दर्शविण्यासाठी जेथे सूत्र दिले आहे की Qd हे गॅमाच्या बेरीजच्या बरोबरीचे आहे fk गुणिले Qck जेथे Qc हे वैशिष्ट्यपूर्ण भार किंवा भार प्रभाव आहे आणि Qd हे डिझाइन लोड आहे किंवा लाॅड इफेक्ट आणि गॅमा हा पार्शिअल सेफ्टी घटक किंवा भार प्रभावासाठी आंशिक सेफ्टी घटक आहे तर गॅमा f मूल्य लोड करण्याच्या प्रकारानुसार गॅमा एफ वेळोवेळी बदलणार आहे तर Qd मध्ये आपण शोधू शकतो की ते गॅमा f गुणिले Qc म्हणून डिझाइन लोड आहे

8002007 च्या तक्ता 4 मध्ये हे आंशिक सेफ्टि घटक दिले आहेत तर या टेबल मध्ये पहा मग टेबल 4 आपल्याला डेडसारखे दिलेले भिन्न कॉम्बीनेशन संच दिसेल डेड लोड लाइव्ह लोड क्रेन लोड अधिक विंड लोड किंवा भूकंप यासारखे लाइव्ह लोड क्रेन लोड लोड करा लोड डेड अधिक विंड लोड किंवा भूकंप लोड डेड लोड अधिक अशा प्रकारे उभारणी करू आणि येथे विविध प्रकारचे लोद कॉम्बीनेशन आहेत पुढे म्हणजे जर आपल्याकडे डेड लोड लाइव्ह लोड असेल तर आंशिक सुरक्षा घटक काय असेल आणि क्रेन लोड कोंबिनेशन आपण डेड लोडसाठी काय करू शकतो आपण 1 5 गुणिले करू शकतो आणि लाइव्हसाठी लोड देखील आपण शोधू शकतो की आपण 1 5 चा गुणाकार करू शकतो जेणेकरून हे एका लोडसारखे होईल काँबिनेशन हे 1 5 गुणिले डेड लोड अधिक लाइव्ह लोड असेल हे एक लोड कॉम्बिनेशन आहे आणखी एक लाॅड कॉम्बिनेशन बनवू शकतो जे आपण बनवू शकतो ते म्हणजे डेड लोड अधिक लाइ व्ह लोड अधिक विन्द लोड किंवा भूकंपाचा लोड आपण 1 2 ने गुण त आहोत जेणेकरून तिथे आपण अशा प्रकारे करू शकू1 2 गुणिले डेड लोड आणि लाइव्ह लोड आणि विंड लोड किंवा भूकंप लोड मध्ये रूपांतरित करा विंड लोड किंवा भूकंपाचा लोड आपण पुरवत आहोत म्हणून हे एक प्रकारचे लोड कॉम्बिनेशन आहे आणखी एक लोड कॉम्बिनेशन म्हणजे 1 5 गुणिले डेड लोड अधिक विंड लोड किंवा भूकंप लोड त्यामुळे कोडमध्ये नोंदवलेले हे भिन्न प्रकारचे लोड कॉम्बिनेशन आहे ज्याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि आपल्याला सर्वात वाईट कॉम्बिनेशन शोधावे लागेल ज्याचा अर्थ कोणता सर्वात वाईट असेल आणि आपण त्या सर्वात वाईट कॉम्बिनेशनतून घटकाची रचना करावी लागेल आणि आपण ती मर्यादा देखील पाहू शकतो डेड लोड आणि लाइव्ह लोड अंतर्गत सेवाक्षमतेची स्थिती आपण फक्त 1 नी गुनू शकतो परंतु जेव्हा आपण डेड लोड लाइव्ह लोड आणि विंड लोड अंतर्गत लिमिट स्टेट चा विचार करणार आहोत किंवा भूकंपाचा लोड आपण 0 8 आणि 0 8 ने गुणू म्हणजे त्या सेवाक्षमतेच्या लोड स्थितीसाठी आपण विचार करू शकतो की डेड लोड अधिक 0 8 लाइव्ह लोड अधिक 0 8 भूकंप लोड किंवा विंड लोड येथे ते 1 0 आहे म्हणून हे एक कॉम्बिनेशन आहे ज्याच्या विरुद्ध आपल्याला विक्षेपण तपासावे लागेल याचा अर्थ लिमित स्टेट सेवाक्षमता आपल्यालाया प्रकारच्या लोड कॉम्बीनेशन चा वापर करून लिमिट स्टेट सेवाक्षमता तपासावी लागेल त्यामुळे अनेक लोड कॉम्बिनेशन चित्रात येतील एक म्हणजे लोड मुळे विचारात घेतले जाईल स्ट्रेन्थ च्या दृष्टिकोनामुळे आपल्याला आणखी एक सेवाक्षमते मुळे आहे याचा विचार करावा लागेल आपण विचारात घेतले पाहिजे प्रत्येक प्रकरणासाठी आपण विचार करू आणि ते मर्यादित मूल्यापेक्षा जास्त आहे किंवा मर्यादित मूल्य नाहीआहे की नाही ते पाहू या स्ट्रेंथ स्ट्रेस चे मर्यादित मूल्य विक्षेपण असू शकते आणि जेव्हा आपण विक्षेपण निकष तपासणार असतो तेव्हा आपण गुणाकार करू दिलेल्या सांकेतिक तरतुदींनुसार आणि स्ट्रेंथ च्या गणनेच्या बाबतीत एकतर 1 किंवा 0 आपण लोडिंगच्या प्रकारानुसार एकतर 1 5 किंवा 1 2 चा गुणाकार करू आता सामग्रीसाठी आंशिक सुरक्षा घटक जसे आपण सांगितले की सामग्री आपण शेवट पर्यंत वापरतो स्ट्रेंथ म्हणजे आपण कमाल स्ट्रेंथ पर्यंत विचार करू म्हणून आंशिक सुरक्षा घटक आपण करू शकतो गॅमा एम द्वारे Sd ला Su म्हणून विचारात घ्या जेथे Su ही सामग्रीची अंतिम स्ट्रेंथ आहे आणि Sd आहे सामग्रीची डिझाईं न स्ट्रेंथ जेणेकरून आपण वापरतो आणि गॅमा m हा आंशिक सुरक्षा घटक आहे तक्ता 5 मध्ये दिलेल्या सामग्रीसाठी ती तक्ता 5 मध्ये दिली आहे म्हणून जर तुम्ही तक्ता 5 पाहिला तर आपण भिन्न पार्शिअल सेफ्टी फॅक्टरी पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक स्थितीसाठी आंशिक सुरक्षा घटकाचा विचार केला गेला आहे उत्पन्नाद्वारे नियंत्रित होणाऱ्या उत्पन्नाच्या प्रतिकारांच्या बाबतीत गॅमा m0 हा एक सुरक्षा घटक आहे जे 1 10 म्हणून मानले जाते तर त्या घटकाने त्याला 1 10 म्हणून झुकण्यास विरोध केला तसेच गॅमा m0 आणि प्रतिकार अंतिम स्ट्रेस द्वारे नियंत्रित केला जातो जो आपण 1 25 आंशिक सुरक्षितता बनवत आहोत घटक म्हणजे आपण आंशिक सुरक्षा घटकाला अंतिम स्ट्रेंथ रचनेची ताकद मिळवू आणि बोल्ट घर्षण प्रकारच्या बोल्ट गॅमा mf च्या जोडणीसाठी आपण दुकान निर्मितीसाठी 1 25 वापरतो फील्ड फॅब्रिकेशनसाठी देखील 1 25 तर बेअरिंग प्रकारासाठी देखील हे 1 रिवेट ला देखील आपण 1 25 प्रदान करतो आणि वेल्डच्या बाबतीत आपण दुकानातील बनावट 1 25 मध्ये प्रदान करतो आणि फिल्ड फॅब्रिकेशनसाठी आपण सुरक्षिततेचा घटक 1 5 पर्यंत वाढवतो तर अशा प्रकारे सुरक्षा घटक निश्चित केला गेला आहे आणि कोडमध्ये नोंदवला गेला आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्याला या घटकांसह सुरक्षिततेची सामग्रीच्या अंतिम स्ट्रेंथ सह विभागणी सामग्रीची रचना शक्ती प्राप्त करण्यासाठी करावी लागेल दुसरे म्हणजे जर तुम्हाला विचलन दिसले तर सेवाक्षमतेच्या निकषांसाठी सेवाक्षमतेचे निकष मर्यादा परिभाषित केल्या आहेत ज्या IS 800 2007 च्या तक्ता 6 मध्ये परिभाषित केल्या आहेः 2007 भिन्न औद्योगिक इमारतीच्या बाबतीत मी फक्त काही दर्शवित आहे म्हणून मर्यादा दिल्या आहेत त्यापैकी एक व्हर्टिकल विक्षेपण आहे दुसरे बाजूकडील विक्षेपण आहे पुन्हा डिझाइन लोड होईल केवळ लाईव्ह लोडमुळे लाईव्ह लोड विंड च्या लोड मुळे असेल तर वेगळ्या प्रकारचे डिझाइन लोड घटकांचा विचार केला जाईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटका ची मर्यादा वेगळी असते मर्यादित स्थितीचा अर्थ असा आहे की कालावधी 150 पर्यंत कधीकधी 180 पर्यंत असतो तर कधीकधी 240 पर्यंत असतो अशा प्रकारे 300 चा विस्तार करा त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सहाय्यक अटींसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटका साठी मर्यादा वेगवेगळ्या प्रकारामुळे घटकाचे विचलन तक्ता 6 मध्ये दिले गेले आहे लोड आणि विक्षेपण म्हणजे हे हॉरिझॉन्टल विक्षेपण तसेच व्हर्टिकल विक्षेपण आहे तर कोडमध्ये मर्यादित अट परिभाषित केली गेली आहे जी आपल्याला ती कायम ठेवावी लागेल जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट घटकां ची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला कोणत्या लोड रचना करणार आहोत ते पाहावे लागेल आणि आपण व्हर्टिकल विक्षेपण किंवा हॉरिझॉन्टल विक्षेपण तपासत आहोत की नाही सपोर्ट कंडिशनचा प्रकार काय आहे मग घटका चा प्रकार काय आहे त्यावर अवलंबून आपण जास्तीत जास्त डिफ्लेक्शन मर्यादा शोधू शकतो आणि ज्याचे आपल्याला पालन करावे लागेल तर इतर इमारतींसाठी टेबल 6 चा हा सलग भाग आहे ही एक औद्योगिक इमारत होती आणि दुसरी होती आम्ही दिलेल्या इतर इमारती आता दुसरी गोष्ट म्हणजे क्रॉस सेक्शनल क्लासिफिकेशन हे टेबल 2 च्या कलम 37 मध्ये दिले आहे क्रॉस सेक्शन वर्गीकरण केले गेले आहे एक म्हणजे वर्ग 1 जे प्लास्टिक वर्ग 2 वर्गीकरण आहे IS कोडमध्ये आपल्याला माहित असलेले कॉम्पॅक्ट आणि क्लास 3 सेमी कॉम्पॅक्ट विविध प्रकारचे स्टील गुंडाळलेले विभाग दिले आहेत तर समजा I विभागासाठी आपल्या कडे ISMB आहे आपल्या कडे ISJB आहे आपल्या कडे ISLB ISHB ISWB आहे वेगवेगळ्या प्रकारचे I विभाग आता वेगवेगळ्या प्रकारच्या I विभागांसाठी ही d ची खोली रुंदी आणि tw d बाय tw जे वेगळे आहे त्याचप्रमाणे ही फ्लॅंज रुंदी आणि फ्लॅंज जाडी ही भिन्न आहे म्हणून त्याचे गुणोत्तर देखील भिन्न आहे b भागिले tf d भागिले tw तर आपल्याला काय आहे ते पाहावे लागेल गुणोत्तर आणि या भिन्न प्रकारच्या संरचनांचे वर्गीकरण क्रॉसनुसार केले गेले आहे प्लास्टिक कॉम्पॅक्ट किंवा सेमी कॉम्पॅक्ट म्हणून विभाग त्यामुळे एका विशिष्ट प्रकारच्या सदस्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या क्रॉस सेक्शनचा अर्थ ठरवावा लागेल हा क्रॉस सेक्शन प्लास्टिकच्या सेमी कॉम्पॅक्टखाली आहे की नाही हे आपल्याला ठरवावे लागेल किंवा संक्षिप्त आणि त्यानुसार रचना निकषांचे पालन केले जाईल तरलक्षात ठेवा या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील मग लोड आणि लोड कॉम्बिनेशन्स लोडवर येणे महत्वाचे आहे कारण विशिष्ट अंतर्गत भार आपल्याला घटकाची रचना करावी लागेल आणि तो भार डेड असू शकतो म्हणजे स्व वजन लाईव्ह लोड मुळे विंड लोड किंवा प्रणालीगत लोड असू शकतो किंवा इतर प्रकारचा लोड असू शकतो जसे की अपघाती लोड किंवा बर्फाचे लोड हायड्रोस्टॅटिक विविध प्रकारचे लोड आहेत मग आपल्याला कोडल तरतुदी काय आहेत हे जाणून घ्यावे लागेल की एखाद्या विशिष्ट वस्तूवरील भार कसा मोजायचाघटक आपण त्या विशिष्ट घटकाकडे किती लोड किंवा प्रमाण येऊ जे आपण जाणून घेतले पाहिजे मग आपल्याला सुरक्षिततेच्या विशिष्ट घटकांसह लोड कॉम्बिनेशन साठी जावे लागेल येथे पाहिले तर जर आपण पाहिले की विविध प्रकारचे भार दिले आहेत आय 18 आय 875 अंशतः 1 ते भाग 5 आय 875 भाग 1 ते भाग 5 विविध लोड कॉम्बिनेशन दिले गेले आहेत आणि आता भाग 1 मध्ये संरचनांचे डेड लोड वेगवेगळ्या प्रकारांसाठी दिले गेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घटकासाठी सामुग्रीची वस्तुमान घनता किती असेल काँक्रीटसाठी प्लास्टरसाठी विटांची वस्तुमान घनता किती मोजली जाईल हे आय मध्ये तपशीलात दिलेल्या संरचनेच्या स्व वजनासाठीः 875 भाग 1 मधे दिले आहे म्हणून जर आपल्याला गणना करायची असेल तर डेड लोड गणना किंवा संरचनेचे स्वयं वजन आपल्याला आय 875 भाग 1 मधून जावे लागेल आणि मग आपल्याला हे पाहावे लागेल की या संरचनेत डेड लोड किंवा सेल्फ वेट येत आहे का ज्याचा आपल्याला विचार करावा लागेल पुढील म्हणजे लाईव्ह लोड किंवा इंपोज्ड लाईव्ह लोड किंवा इंपोज्ड लोड दिले जाईल आय मध्येः भाग 2 मधील 875 भाग 2 निवासी भागाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह लोड दिले आहेत औद्योगिक इमारतीच्या बाबतीत लाईव्ह लोड किती असेल ते तयार करणे कार्यालयीन इमारतीच्या बाबतीत पुन्हा निर्दिष्ट केलेला लाईव्ह लोड किती असेल बाल्कनीमध्ये स्वयंपाकघरात शयनगृहात निवासी इमारत असेल तर लाईव्ह लोड काय असेल लोड करण्यासाठी वेगवेगळे लाईव्ह लोड निर्दिष्ट केले आहेत जेणेकरून त्या कोडची काळजी घ्यावी लागेल दुसरे म्हणजे क्रेन लोड देखील या भाग 2 पासून आढळू शकतो विंड लोड साठी भाग 3 आय 875 भाग 3 मध्ये दिला आहे त्यामुळे विंड लोड या घसरणीनंतरचे तपशील मग ज्या भागात बर्फ हा एक घटक आहे त्या भागात बर्फाचा लोड आहे बर्फाचा लोड विचारात घेण्यासाठी आणि तो भाग 4 मध्ये बरोबर आणि भाग 5 मध्ये तापमान दिले गेले आहे लोड हायड्रोस्टॅटिक लोड मातीचा दाब थकवा अपघाती प्रभाव स्फोट इ आणि विविध लोड कॉम्बिनेशनचा प्रकार भाग 5 मध्ये दिला आहे म्हणून भाग 5 मध्ये तापमान लोड हायड्रोस्टॅटिक असतो मातीचा दाब फटिग अपघाती लोड प्रभाव स्फोट इ आणि विविध प्रकारचे लोड कॉम्बिनेशन म्हणजे डेड लोड अधिक लाइव्ह लोड अधिक विंड लोड अधिक डेड लोड अधिक भाग 5 मध्ये लाईव्ह लोड आणि विंड लोड यासारख्या वेगवेगळ्या लोड कॉम्बिनेशनची शिफारस केली आहे आणि भूकंपाचा लोड तुम्ही IS1893 2002 मध्ये शोधू शकता भूकंपाचा लोड असल्यास आपल्याला माहित आहे आपल्याकडे 5 विभाग आहेत आता ते क्षेत्र आहे म्हणजे 4 क्षेत्रांची संख्या क्षेत्र 1 आणि क्षेत्र 2 एकत्रित आहे झोन 2 पर्यंत तर झोन 2 झोन 3 झोन 4 आणि झोन 5 आणि झोन 5 हे पद्धतशीरपणे सर्वात जास्त सक्रिय आहेत तर वेगवेगळ्या क्षेत्रासाठी लोड मोजण्यासाठी प्रणालीत गुणांक काय आहे IS1893 2002 मधील संकेतात दिले आहेः त्यामुळे भूकंपामुळे होणाऱ्या लोड ची तपशीलवार गणना या कोडमध्ये आढळू शकते आणि त्यानुसार आपल्याला येणाऱ्या लोडची गणना करावी लागेल विशिष्ट संरचनेवर आणि नंतर शोधण्यासाठी आपल्याला तो लोड संरचनेवर लागू करावा लागेल संरचनात्मक रचना योग्य प्रकारे करण्यासाठी रचना बाहेर काढा मग इरेक्शन लोड इरेक्शन लोड IS 800 2007 मध्ये दिला जातोः तपशील आहेत तेथे आणि इतर दुय्यम परिणाम जसे की तापमानातील बदल डिफरन्शिअल सेटलमेंट इसेंट्रिक जोडण्या त्या गोष्टींची देखील लोड कॉम्बिनेशन मध्ये काळजी घ्यावी लागते कारण सेटलमेंट डिफरेंशियल सेटलमेंटमुळे तापमानामुळे अतिरिक्त भार चित्रात येईल अतिरिक्त भार चित्रात येईल जेणेकरून रचना गणनेतही त्याची काळजी घ्यावी लागेल आता कलम 5 31 मध्ये जर आपण पाहिले तर संरचना प्रणालीचे तीन गटांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे एक म्हणजे कायमस्वरूपी कृती म्हणजे कायमस्वरूपी भार हे मुळात संरचनेचे स्व वजन आहेत ज्याला आपण सामान्यतः डेड लोड म्हणतो म्हणून हे कायमस्वरूपी क्रिया आहेत दुसरी चल क्रिया चल क्रिया म्हणजे मुळात इंपोज्ड लोड आणि विंड किंवा भूकंपाचा लोड कायमस्वरूपी नसतो म्हणून हे तात्पुरते आणि बदलत असतात तर हे बदलत्या क्रियांखाली आहेत दुसरी म्हणजे अपघाती भारामुळे झालेली अपघाती कृती स्फोट किंवा अचानक झालेल्या परिणामामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात जेणेकरून त्याचीही काळजी घ्यावी आणि आपण सांगितले आहे की लोड कॉम्बिनेशनचे अनुसरण करून पोलादाच्या संरचनेची रचना करताना मी आधीच चर्चा केलेल्या आंशिक सुरक्षा घटकाशी आंशिक सुरक्षा घटकाचा विचार करावा लागेल म्हणजे डेड लोड अधिक इंपोज्ड लोड येथे आपण 1 5 आणि डेड लोड अधिक सह गुणाकार करू इंपोज्ड लोड अधिक विंड किंवा प्रणालीगत लोड जो 1 2 आहे आपण डेड लोड अधिक विंड लोड यांचा गुणाकार करू येथे देखील आपण या डेड लोड आणि इरेक्शन लोडप्रमाणे 1 5 ने गुणतो म्हणून हे काही आहेत lod कॉम्बिनेश जे आपल्याला घटकाच्या रचनेसाठी विचारात घ्यावे लागतील आता अगदी थोडक्यात मी विंड लोड ची गणना पाहणार आहे कारण पोलादाच्या बाबतीत संरचनेतील विंड लोड हा पोलादाच्या घटका ची रचना करण्यासाठी एक घटक आहे कारण पोलादाच्या संरचना ते वजनाने हलके आहेत म्हणून ते चक्रीवादळ आणि वाऱ्यासाठी असुरक्षित आहे म्हणून आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे स्टीलच्या संरचनेत विंड लोड येत आहे का आणि त्यानुसार आपल्याला रचना शोधावी लागेल निकष म्हणजे आपल्याला एका विशिष्ट घटका वर येणारा भार शोधावा लागेल आणि नंतर त्यानुसार आपल्याला केवळ रचनाच करायची नाही तर मर्यादित डिफ्लेक्शन तपासायचे आहे कारण सेवाक्षमतेचे निकष देखील राखले पाहिजेत तर वाऱ्यामुळे होणारे डिफलेक्शन काय आहे कारण पोलाद स्वभावाने इतके लवचिक आहे डिफलेक्शन ठोस संरचनेत संकलित केले जाईल म्हणून आपल्याला सेवाक्षमता तपासावी लागेल निकष देखील बरोबर आहे म्हणून विचार करत आहे की मी वाऱ्याबद्दल एक संक्षिप्त आढावा देणार आहे गणना आणि मी सांगितले की वाऱ्याची गणना दिली गेली होती म्हणजे IS 875 भाग 3कोडमध्ये दिली आहे तुम्हाला वाऱ्याच्या गणनेचा तपशील आणि येथे वाऱ्याची रचना मिळेल वेग Vz या सूत्रावरून मोजला जातो म्हणजे Vz हा k1 k2 k3 गुणिले Vb k1 च्या बरोबरीचा आहे k2 k3 गुणिले Vb जेथे Vb हा वाऱ्याचा मूलभूत वेग आहे आणि वाऱ्याचा हा मूलभूत वेग खालीलप्रमाणे विभागलेला आहे आपल्या देशात सहा विभागांमध्ये विभागलेले आहे ठीक आहे सहा वेगवेगळ्या विभागांमध्ये असे दिले गेले आहे की जर विभाग एक म्हणजे मूलभूत वारा 55 मीटर प्रति सेकंद हा दुसऱ्या विभागात सर्वाधिक वेग आहे 50 क्षेत्र तीन आहे 47 क्षेत्र चार 44 क्षेत्र पाच 39 आणि क्षेत्र सहा प्रति 33 मीटर प्रति सेकंद आहे त्यामुळे या आय कोडनुसार आय कोडच्या आकृती 1 मधील आय कोड म्हणजे आय आकृती 1 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वाऱ्याचा मूलभूत वेग देखील दिवसाच्या शेवटी देण्यात आला आहे कोड तक्त्याच्या स्वरूपात वेगवेगळ्या शहरांसाठी दिला आहे की मूलभूत वारा किती असेल कोलकाता दिल्ली मद्रास सारख्या वेगवेगळ्या शहरांसाठी वेग म्हणजे चेन्नई मुंबई बंगळुरू तुम्हाला त्या शहराचा वाऱ्याचा मूलभूत वेग किती आहे हे देखील मिळेल जे आपण कोडमधून शोधू शकतो पुढील संभाव्यता घटक k1 k2 k3 k1 हा संभाव्यता घटक किंवा जोखीम गुणांक आहे हे टेबल 1 मध्ये दिले आहे मी तपशीलात जात नाही जर तुम्ही कोडवर नजर टाकली तर तुम्ही सर्व तपशील देण्यात आले आहेत हे समजून घेण्यास सक्षम व्हा मग k2 भूप्रदेशावर अवलंबून असते उंची आणि संरचनेचा आकार जेणेकरून तो घटक k2 म्हणून दिला जाईल आणि टेबल 2 मध्ये जो तुम्हाला दिला जाईल येथे पहा की उंचीनुसार k2 घटक अशा प्रकारे वाढणार आहे की तो जात आहे वाढ करणे म्हणजे उंची वाढण्याबरोबरच वाऱ्याचा वेग वाढत जाईल त्यामुळे k2 काळजी घेतो की तो प्रभाव बरोबर दुसरा म्हणजे k3 k3 म्हणजे स्थलाकृति घटक म्हणजे काय भौगोलिक रचनेचा प्रकार म्हणजे जेथे रचना बांधली जाणार आहे की नाही उतार किती आहे यावर अवलंबून ते खोरे किंवा इतर काहीही किंवा समतल जमीन आहे त्यावर k3 घटकाची गणना केली जाईल हे तपशील तुम्ही कलम 5 3 मध्ये शोधू शकता आता वाऱ्याचा दाब या सूत्रावरून आपण शोधू शकतो की pz 0 6 व्ही स्क्वेअर आहे प्रत्यक्षात 1200 कि प्रति मीटर घन ही हवेची वस्तुमान घनता आहे म्हणून जर आपण ती वापरली तर सूत्र नंतर आपण अर्धा v स्क्वेअर म्हणून pz आपण 0 6 vz स्क्वेअर आणि हा वाऱ्याचा दाब शोधू शकतो संरचनेच्या कोणत्याही उंचीवर वाऱ्याच्या दाबासारख्या या प्रकारच्या निकषांवर अवलंबून असते हवेचा वेग आणि घनतेवर अवलंबून असते कारण घनता आपण 1200 मानतो परंतु घनतेवर देखील हा वाऱ्याचा दाब अवलंबून असतो आणि अर्थातच वेग Vb वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळ्या विभागात भिन्न असेल त्यामुळे त्यानुसार Vz बदलले जाईल जेणेकरून आपणही विचार केला पाहिजे मग जमिनीपासून उंचीवर इमारत किंवा रचना किती उंचीवर आहे जमिनीच्या पातळीच्या वर जे देखील लक्षात ठेवावे लागेल ज्यासाठी वाऱ्याचा दाब अवलंबून असतो मग इमारतीच्या आकाराचे आणि आकाराचे गुणोत्तर समजा जर इमारत गोलाकार असेल तर वाऱ्याचा दाब जास्त नसेल पण इमारत अशी असेल तर वाऱ्याचा दाब जास्त असेल म्हणजे या भागात वाऱ्याचा दाब जास्त असेल तर तो आकारावर आणि इमारतीचे आस्पेक्ट रेशोवर अवलंबून असतो तसेच वाऱ्याच्या हल्ल्याच्या सभोवतालच्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या कोनाची स्थलाकृति हा कोन हा कोन किंवा 90 अंश कोन ज्यावर वाऱ्याचा दाब अवलंबून असेल घनतेचे प्रमाण किंवा संरचनेत उघडणे याचा अर्थ संरचनेवर आहे की नाही उघडे दरवाजे उघडणे किंवा न उघडणे ह्यावर देखील वाऱ्याचा दाब नियंत्रित केला जाईल घनतेच्या गुणोत्तरानुसार वाऱ्याचा दाब मोजला जाऊ शकतो तर हे काही घटक आहेत जे दाबाच्या गणनेवर अवलंबून असतात एकदा आपल्याला वाऱ्याचा दाब मिळाला की आपण वाऱ्याची शक्ती शोधू शकतो म्हणजे F म्हणजे Cf गुणिले Ae गुणिले pz हा वेगवेगळ्या उंचीवरील वाऱ्याचा रचना दाब आहे आपण वाऱ्याचा दाब वेगळ्या प्रकारे शोधू शकतो आणिAe हे पुढील क्षेत्र प्रभावी आहे समोरचे क्षेत्र म्हणजे जर आपल्याकडे अशी इमारत असेल आणि जर या दिशेने वारा असेल तर मग क्षेत्र या दिशेने असेल म्हणजे क्षेत्र ही उंची गुणिले त्या दिशेची रुंदी असेल मग pz हा रचनातील वाऱ्याचा दाब आहे आणि हा pz उंचीनुसार बदलेल म्हणून जमिनीवर ते जमिनीवरील किंवा वेगळ्या उंचीवर आपल्याला वाऱ्याच्या दाबाची गणना करावी लागेल आणि मग आपल्याला त्या विशिष्ट मजल्यावरील किंवा विशिष्ट उंचीवरील बल शोधण्यासाठी Cf हा फोर्स कोएफिशियंट आहे अशा प्रकारे आपण इमारतीचा एकूण वाऱ्याचा भार शोधू शकतो संपूर्ण आणि वाऱ्याचा भार मिळाल्यानंतर आपण वेगवेगळ्या मजल्यामध्ये विभागू शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे छप्पर आणि भिंतींवरील वाऱ्याच्या शक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण विचार केला पाहिजे याचा अर्थ जर तेथे छप्पर असेल तर समजा आपल्या कडे अशी इमारत आहे आणि त्याला असे छप्पर आहे बाहेरून वाऱ्याचा दाब किती येत आहे आणि तो आहे हे तिथे आपण शोधू शकतो अंतर्गत वाऱ्याचा दाब येत आहे ज्यावर अवलंबून आपल्याला शक्ती शोधावी लागेल आणिहे बल Cpe minus Cpi गुणिले A गुणिले pz या सूत्रावरून मोजले जाऊ शकते कलम 6 1 मध्ये दिले आहे जेथे Cpe हा बाह्य दाब आहे याची गणना कशी करावी कलम 6 2 मध्ये दिले आहे आणि Cpi हा अंतर्गत दाब कोइफिसियन्ट Cpe आणि Cpi इतका अंतर्गत आहे दाब कोइफिसियन्ट देखील कलम 6 3 पासून मोजला जाऊ शकतो आणि A हे संरचनात्मक घटक पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे म्हणून जर आपण हे मूल्य शोधू शकलो तर गुणांक बाह्य दाब गुणांक आणि अंतर्गत दाब गुणांक आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ नंतर आपण छतावरील वाऱ्याची शक्ती शोधू शकतो किंवा स्वतंत्र अधिकार म्हणून भिंत म्हणून अशा प्रकारे आपण वाऱ्याच्या शक्तीची गणना करू शकतो तर हे सर्व आजच्या व्याख्यानाबद्दल आहे आणि आपण आजच्या व्याख्यानात पाहिले आहे की मर्यादा का आहे स्टेट मेथड महत्त्वाची आहे आणि इतर पद्धतींच्या तुलनेत ती अधिक अचूक का आहे हे अधिक व्यावहारिक का आहे अल्टीमेट स्ट्रेंथ मेथड आणि वर्किंग स्ट्रेस मेथड या दोन पद्धती आहेत ज्या आपण का हलवत आहोत आता आणि उद्यापासून समजण्यासारखी मर्यादित स्टेट मेथड जेव्हा आपण जाणार आहोत घटका च्या रचनेसाठी किंवा जोडण्यांसाठी वैयक्तिक घटक किंवा जोडणी या निकषाचे पालन करतील याचा अर्थ असा की लिमिट स्टेट मेथड रचना निकष जेथे लो ड घटक आणि आंशिक सुरक्षा सामग्रीसाठी घटक विचारात घेतला जाईल आणि कशासाठी लोड कॉम्बिनेशन असेल आपल्याला अशी रचना करावी लागेल ज्याचा विचार केला जाईल आणि अंतिम सामर्थ्य काय आहे हे आपण पाहिले आहे स्टीलसाठी घटकाचे इल्ड स्ट्रेंथ किती आहे जे त्यानुसार भिन्न वजन आपण शोधू शकतो आणि आपण त्या मापदंडांचा वापर रचनेसाठी करू शकतो मूलभूत म्हणजे घटक किंवा सदस्य ठीक आहे तर यासह मला आज व्याख्यानात निष्कर्ष काढावा लागेल धन्यवाद